मागील काही सत्रांमध्ये आपण चर्चा करत आलो आहोत निरनिराळ्या सांकल्पनिक आणि सैद्धांतिक दृष्टिकोन बद्दल कॉर्पोरेट गव्हर्नन्स अकाउंटिंग स्टॅंडर्ड इवोल्युशन ऑफ अकाउंटिंग आदींवर आपण अगोदर बोललो आहोतच आपण आता थोडं मागे जाऊया मागील प्रश्न सोडविण्यासाठी अगोदर जसा आपण बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि कॅश फ्लो यांचा परिचय करून दिला आहे त्यावर आधारित आता आपण खऱ्या केसेस पाहून बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट profit loss statement तयार करू आज आपण झी टीव्ही ची केस घेणार आहोत म्हणजेच झी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन ची केस आणि मला वाटतं की ही तुमच्या करिता चांगलीच रोमांचकारी ठरेल ही केस मी तुमच्याबरोबर सामायिक केलेलीच आहे आणि मी विनंती करेन की तुम्ही ह्याचे प्रिंट घेऊन आपल्यासमोर ठेवा आणि माझ्याबरोबर प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला वास्तविक बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस profit loss तयार करता येईल व्हिडिओमध्ये चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही हे करणं अपेक्षित आहे जर तुमच्याजवळ सध्या प्रिंट नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून प्रिंट घेऊन तयार रहा आणि मगच हा व्हिडिओ पुढे चालवा असे करणे तुम्हाला जास्त उपयुक्त ठरेल लक्षात येतंय ना तुमच्याबरोबर एक लिंक सामायिक केली आहे जिच्या सहाय्याने तुम्ही या विशिष्ट केसवर काम करू शकाल याचे दोन भाग आहेत आणि तुम्हाला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस profit loss हे एकत्र मिसळून दिले आहे ह्याचा क्रम औपचारिक किंवा अधिकृत असा नाहीये तुम्ही ह्याला अधिकृत क्रमानुसार मांडणे अपेक्षित आहे आणि तसेच नफ्याचा हिशोब करून संपूर्ण प्रॉफिट अँड लॉस profit loss तयार करणे सुद्धा अपेक्षित आहे तुम्हाला मार्च 15 16 आणि 17 असा तीन वर्षांचा डेटा दिला आहे म्हणजे तुम्ही तिन्ही वर्षांच्या आकड्यांची तुलना करून त्यांना समजू शकता हळूहळू ह्याची मदत आपल्याला विश्लेषणा करता होईल कारण पुढे येणाऱ्या सत्रांमध्ये आपण निरनिराळ्या प्रमाणांची गणना करू आणि आर्थिक विधानांच्या विश्लेषणावर चर्चा करू पण आज आपण कुठलेही विश्लेषण करणार नसून फक्त तीन वर्षांच्या आकड्याकडे लक्ष देणार आहोत म्हणजे त्यांचा एकंदरीत कल आपल्या लक्षात येईल तर तुम्ही तयार आहात ना प्रिंट केलेला कागद आपल्या समोर घ्या आपण सुरुवात करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss पासून तुम्ही प्रॉफिट अँड लॉस profit loss बघु शकता इथे पहिली नोंद आहे डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशनची हा स्तंभ मुद्दामहून राखून ठेवला आहे हे लिहिण्या करता की एखादी नोंद कुठे जाईल प्रॉफिट अँड लॉस profit loss मधील निरनिराळे कलम जर तुमच्या लक्षात नसतील तर तुम्ही याच्या स्वरूपाकडे लक्ष द्या याचे स्वरूप अगदी सोपे आहे आपण सुरुवात करतो उत्पन्नापासून निराळे खर्च वजा करतो मग आपल्याला करा पूर्वीचा नफा म्हणजेच प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळतो त्यानंतर आपण कराशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या कलमांच्या नोंदी करू प्रॉफिट अँड लॉस profit loss च्या स्वरूपाप्रमाणे अजूनही काही कलम आहेत आणि मग शेवटी आपल्याला नफा म्हणजेच प्रॉफिट मिळतो तर प्रत्येक कलम वाचा आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांची चर्चा मंचावर करू शकता तुमच्या शंकांचे समाधान करण्याचा मी त्वरित प्रयत्न करीन आणि चर्चेत असलेल्या कलमाच्या समजुतीनुसार प्रॉफिट अँड लॉस profit loss च्या स्वरूपात त्या कलमाची विशिष्ट जागा दाखवीन तर झी टीव्हीच्या तीन वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये पहिला कलम आहे डेप्रिसिएशन अंड अमोर्टायझेशन खर्च तुम्हाला माहीतच आहे की हा एक सोपा कलम आहे आणि हा एक खर्च आहे त्या कारणाने आपण त्याला 'खर्च' या शीर्षाखाली ठेवू आणि असे आपण प्रत्येक कलमासाठी करणार आहोत पुढचा कलम आहे 'इतर उत्पन्न' नावावरून आपण समजू शकतो की मुळात हे एक उत्पन्न आहे म्हणून मी ह्याला 'उत्पन्न' या शीर्षाखाली ठेवतो मागील वर्षांचा कर हा कलम कराशी संबंधित आहे काय झाले असते जर एखादा कराचा कलम मागील वर्षाशी संबंधित आहे पण कराचे मूल्यांकन चालू वर्षात केल्या गेले आहे आणि म्हणून ते आजच्या व्यवहारांमध्ये येतं आहे आपण ह्या आकड्याकडे पाहू शकतो तुलनात्मकतेने यांची मूल्य कमी आहेत मार्च 17 मध्ये 5 40 मार्च 16 मध्ये 0 आणि मार्च 15 मध्ये 188 ही संख्या उणे कशी झाली कदाचित अगोदर जास्त भरलेल्या कराच्या रकमेमुळे काही क्रेडिट मिळाले असेल कर आकारणी हे 'खर्च' या शिर्षाखाली येत असल्यामुळे ही रक्कम उणे दिसते आहे 'इतर खर्च' हा आपण नावा वरूनच ओळखू शकतो की हा एक खर्च आहे म्हणून याच्यापुढे 'E' लिहा वित्तीय खर्च सुद्धा एक प्रकारचा खर्च आहे डिफर्ड टॅक्स हा एक कराशी संबंधित कलम आहे म्हणून याच्यापुढे सुद्धा आपण 'T' लिहितो डिफर्ड टॅक्स चा अर्थ काय मला वाटतं की तुम्हा सर्वांच्या लक्षात असेल की कर हा दोन प्रकारचा असतो चालू किंवा सद्यस्थितीचा कर आणि स्थगित कर जेव्हा कर चालू वर्षातच भरावा लागतो तेव्हा आपण त्याला चालू कर असे म्हणतो जेव्हा विलंबाची अनुमती असेल म्हणजे कर चालू काळाचा आहे पण त्याचा भरणा दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात करण्याची अनुमती आहे तर आपण त्याला डिफर्ड टॅक्स किंवा स्थगित कर असे म्हणतो पण ह्या दोन्ही प्रकारच्या करांना प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये टाकतात म्हणून प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये आपण त्याच्यासमोर 'T' असे लिहू अदर ऑपरेटिंग रेविन्यू हा एक महसुलाचा कलम आहे म्हणून उत्पन्ना खाली येईल म्हणून मी त्याच्या पुढे 'I' असे लिहितो आयात केलेला कच्चा माल हा एक अवघड कलम आहे म्हणून त्याला तळटीप म्हणून लिहू तो प्रॉफिट अँड लॉस profit loss चा भाग नसून ही अतिरिक्त माहिती आहे झी टीव्ही सेवाकार्यात असल्यामुळे सुदैवाने इथे कच्च्या मालाचा प्रश्न उद्भवत नाही म्हणून या कलमाचे मूल्य 0 असे दर्शविले आहे आणि NA या शीर्षाखाली याचा समावेश इथे केला आहे तर तुम्हाला लक्षात आले असेल की सर्वसाधारण प्रवाहात हा कलम येत नाही पुढे आहे एक्सेप्शनल आयटम्स क्रेडिट आपण ह्याला अपवादात्मक कलम म्हणून टाकत आहोत कारण तुम्हाला आठवत असेल की आपल्याला अपवादात्मक आणि असामान्य कलमांना वेगवेगळे दाखवावे लागते म्हणून मी त्याच्या पुढे 'EXC' असे लिहिले आहे म्हणजे सर्वसाधारण खर्चापासून ह्याची ओळख वेगळी होईल तर अपवादात्मक कलम क्रेडिट असतात चालू वर्षांमध्ये 47 आणि त्या मागील वर्षांमध्ये 0 लक्षात येताय ना पुढे आहे एम एनटायटलमेंट क्रेडिट आता हे एम एनटायटलमेंट क्रेडिट म्हणजे काय आहे सर्वप्रथम पाहुया की एम भारतीय कर कायद्यानुसार आयकरा अंतर्गत समजा की हिशोब केलेल्या कराच मूल्य बुक प्रॉफिट पेक्षा विशिष्ट टक्क्यांनी कमी आहे आता बघा नफा हा दोन प्रकारचा असतो एक तो नफा आहे जो आपण साधारणपणे मोजतो ज्याला बुक प्रॉफिट म्हणतात आणि दुसरा नफा तो आहे जो आपण कराच्या उद्देशाने मोजतो आता कर आकारणी बद्दल काही जर करपात्र नफा साधारण नसण्यापेक्षा कमी असला तर सरकार म्हणते की तुम्ही काही किमान कर भरा साधारणपणे बुक प्रॉफिट च्या 18 टक्क्यांवर मोजल्या जातो तुम्हाला लक्षात येताय ना समजा बुक प्रॉफिट रुपये 100 आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account मधून रुपये 100 एवढा प्रॉफिट आला पण कर आकारणी साठी हा प्रॉफिट केवळ रुपये 10 एवढाच आहे असे होऊ शकते का उत्तर 'होय' असे आहे कारण अवमूल्यन हे जास्त असू शकतं आणि काही खर्च सुद्धा कर आकारणी मध्ये जास्त असू शकतात शिवाय काही प्रकारच्या उत्पन्नावर कर सूट असू शकते आणि म्हणून जिथे प्रॉफिट अँड लॉस profit loss चा संबंध येतो तिथे निव्वळ नफा जरी रुपये 100 असला तरी करपात्र नफा मात्र रुपये 10 असू शकतो याचा अर्थ असा की तुम्ही कर फक्त रुपये 10 या उत्पन्नावर भराल म्हणून अशा परिस्थितीमध्ये सरकारचं म्हणन हे असतं की जो कुठला कर आणि जितका ही नफा तुम्ही मोजला असला तरी किमान त्याच्या 18 टक्के तरी कर तुम्ही भरावा आणि अशा कराला मिनिमम अल्टरनेट टॅक्स असे म्हणतात तुम्ही भरत असलेल्या कराचे तुम्हाला पुढे क्रेडिट मिळू शकेल समजा कुठल्या एखाद्या वर्षामध्ये आपण असं म्हणू की तुमचा नफा रुपये 20 आहे पण आयकरासाठी हा नफा जास्त उदाहरणार्थ रुपये 50 दाखविल्या जात आहे खाते वही साठी किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss साठी तो रुपये 20 आहे पण त्या वर्षीचा आयकर जास्त आहे आणि तुम्ही कर रुपये 50 वर भराल तुम्ही आधीच जास्त कर मिनिमम अल्टरनेट टॅक्स नावाखाली भरला आहे आणि त्याचे क्रेडिट तुम्हाला आता मिळेल म्हणून इथे तुम्ही बघू शकता की एक कलम एम क्रेडिट एनटायटलमेंट या नावाने आहे म्हणून चालू वर्षांमध्ये 0 मागील वर्षांमध्ये 0 पण अगोदरच्या तीन वर्षांमध्ये हा 148 एवढा होता क्रेडिट एनटायटलमेंट या कारणाने तुम्हाला हे लक्षात येताय ना आता हा कलम टॅक्सेशन च्या प्रकारामध्ये येत असल्यामुळे मी त्याच्यासमोर 'T' लिहितो आहे पुढे आहे इक्विटी शेअर डिव्हिडंड आपण बघू शकतो की तिन्ही वर्षांमध्ये कंपनी सातत्याने रुपये 216 एवढा लाभांश वितरीत करते आहे तर हे कुठल्या प्रकारामध्ये येईल उत्पन्न की खर्च खरं बघाल तर हे या दोन पैकी कुठल्याही प्रकारात येत नाही उत्पन्न ही नाही आणि खर्च ही नाही याला 'एप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट' असे म्हणतात म्हणून याच्यासमोर मी ए असे लिहितो आहे अशा प्रकारचे वर्गीकरण आय इत्यादी आपल्या गणनेसाठी आहे हे कुठल्या कायद्या अंतर्गत नसून फक्त आपल्या समजण्या करिता आहे म्हणजे 'एप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट' आहे 'ऑपरेटिंग अँड डायरेक्ट एक्सप्रेस' हा एक खर्च आहे म्हणून आपण त्याच्यापुढे 'E' लिहितो आहे पुढे आहे ' टॅक्स ओन डिव्हिडंड' याचा काय अर्थ होतो जेव्हा केव्हा कंपनी लाभांश वितरित करते तेव्हा तिला लाभांशाच्या दिलेल्या मूल्यावर कर द्यावा लागतो लक्षात असू द्यावे की हे आयकरा पेक्षा वेगळं आहे कमावलेल्या नफ्यावर तुम्हाला काही कर द्यावा लागतो जो आयकर असतो प्रॉफिट बिफोर टॅक्स मधून कराची रक्कम वजा केली तर आपल्याला प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळतो पि टी मधून तुम्ही काही लाभांश वितरित करता ज्यावर तुम्हाला काही कर द्यावा लागतो आणि त्याला आपण टॅक्स ऑन डिव्हिडंड असे म्हणतो हा सर्वसाधारण कर आकारणीतला भाग नाही कमावलेल्या नफ्याचा विनियोग करण्यातला हा एक भाग आहे अशा तऱ्हेने हा लाभांशाशी संबंधित असल्यामुळे तुम्ही याच्या समोर ए पुढे आहे प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड हे कुठे जाईल पुन्हा हे एका प्रकारचे लाभांश आहे म्हणून याच्यापुढे ए तुम्ही बघू शकतात कि चालू वर्षात हे शून्य आहे आणि मागील दोन वर्षांमध्ये हे 121 प्रत्येकी एवढे होते तुम्हाला समजत आहे ना काही शंका मी पुन्हा सांगेन कृपया माझ्या बरोबर सोडवायचा प्रयत्न करा आपल्या हातात एक कागद घेऊन निरनिराळ्या कलमांना चिन्हांकित करा पुढे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account तयार करू शकता मी तुम्हाला उत्तर दाखवतो तुम्ही उत्तराची फेर पडताळणी करू शकता लक्षात आलं पुढे आहे एम्पलोयी बेनिफिट एक्स्पेन्स हा सुद्धा विविध खरचं पैकी एक आहे तर आपण याला 'E' असे चिन्हांकित करू आपण बघितले आहे की कर दोन प्रकारचे असतात इथे आपण डिफर्ड टॅक्स बद्दल बघितले होते हा चालू वर्षातील कर असतो म्हणून हा 'T' प्रकारचा कलम आहे स्थानिक कच्चा माल हा कलम दाखवण्याची आवश्यकता नाही तर आपल्याकडे आयात केलेला कच्चा माल आहे आणि आता स्थानिक कच्चा माल हा फक्त एक अतिरिक्त खुलासा आहे म्हणून आपण ह्याच्या समोर NA असे लिहितो आहोत याचा तळटीप म्हणून उल्लेख असावा रेवीन्यू फ्रॉम ऑपरेशन्स बघा हि एक टीव्ही कंपनी आहे एखाद्या वस्तू निर्माण करणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या कंपनीसाठी विक्री हे प्रमुख उत्पन्न असतं परंतु सेवा देणाऱ्या कंपनीसाठी प्रमुख उत्पन्न रेवीन्यू फ्रॉम ऑपरेशन्स हे असतं तुम्ही बघू शकता की इथे तीन वर्षांचे उत्पन्न दिलेले आहे तुम्ही कल कुठे आहे याचे मोजमाप करु शकत तुम्ही निरनिराळ्या प्रमाणाचे मोजमाप करु शकता परंतु सध्या आपण याला 'I' ने चिन्हांकित करू अशा तऱ्हेने आपण सर्व कलमांना चिन्हांकित केले आहे आता या सर्व कलमांच्या आधारे तुम्हाला पुढील गोष्टींची गणना करायची आहे टोटल ऑपरेटिंग रेवेन्यू टोटल रेवेन्यू टोटल एक्सपेन्स प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन इंटरेस्ट अंड टॅक्स पी अर्निंग पर शेअर आणि इक्विटी डिव्हिडंड पर्सेंट लक्षात येताय ना तर आता आपण सर्व गोष्टींची नोंद केली आहे उत्तराकडे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना हे सोडवण्याची विनंती करीन आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss तयार करायला आणि त्यातील कलमांची मोजणी सुद्धा करायला विनंती करीन आणि मग आपण उत्तर बघू तुम्ही हा व्हिडिओ तात्पुरता थांबवू शकता म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करून उत्तराची सत्यता तपासून शकता आता उत्तर बघूया मी आशा करतो की तुम्हाला ते सोडवता आले असेल आता ह्याची फेर पडताळणी करा झी टीव्ही चे हे प्रकाशित केलेले आर्थिक विधान आहे याची सुरुवात होते रेवीन्यू फ्रॉम ऑपरेशन्स पासून मग अदर ऑपरेटिंग रेवीन्यू आणि टोटल ऑपरेटिंग रेवेन्यू मिळत तुम्हाला आठवत असेल की हा अनेक कलमा पैकी एक होता ज्याच्याबद्दल विचारले गेले आणि मग दुसरा होता उत्पन्न अदर इनकम म्हणजेच इतर उत्पन्न आणि ऑपरेटिंग रेवेन्यू मध्ये काय फरक आहे ऑपरेटिंग रेवेन्यू तुमच्या दैनंदिन व्यवहारातून येतो नफ्यातून येतो नियमित व्यवसायातून येतो जो तुमच्या नियमित व्यवहारातून येतो तो व्यवहाराचा महसूल आहे त्याच्या व्यतिरिक्त पण व्यवसाय कृतीशी संबंधित असतो अदर ऑपरेटिंग रेवेन्यू आणि अदर इनकम काहीसं गुंतवणूक उत्पन्ना सारख असतं म्हणजे व्यवसायाच्या बाहेर केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेले पैसे अशा प्रकारे अदर इनकम आणि ऑपरेटिंग रेवेन्यू ह्या दोघांचेही वर्गीकरण वेगळे आहे आता जी एकूण बेरीज येते तिला आपण एकूण महसूल म्हणू तुम्ही केलेल्या आकडेवारीशी आणि गणेनेशी ही रक्कम जुळते आहे का साधारणपणे तुम्ही हे ह्या क्रमानुसार लिहायला हवं कारण कायद्यानुसार याचे एक ठराविक स्वरूप आहे डायरेक्ट एक्सपेंस एम्प्लॉई बेनिफिट फायनान्शिअल कॉस्ट डेप्रिसिएशन अदर एक्सपेंस टोटल एक्सपेंस तुम्हाला हा आकडा मिळतो आहे ना एकंदरीत कल कसा आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता उदाहरणार्थ उत्पन्नामध्ये वाढ कशी आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेंस मध्ये घट झाली आहे कदाचित काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं असेल तर असा हा महसुलाचा कल आणि खर्चांचा कल आहे जेव्हा तुम्ही ह्या दोघांची तुलना करता तेव्हा तुम्हाला नफा मिळतो अपवादात्मक आणि असाधारण कलमांच्या अगोदर बघा नफा हळूहळू वाढला आहे मग एक अपवादात्मक कलम होतं याचे मूल्य 47 आहे त्याला इथे सुरुवातीला दाखवायचे आहे करपात्र नफ्याची गणना करण्याअगोदर आता तुम्हाला करा पूर्वीचा नफा मिळतो मग कर विभाग सुरू होतो तुमच्याकडे करासाठी लागणारे खर्च आहेत ज्यामध्ये करंट टॅक्स एम क्रेडिट एनटायटलमेंट डिफर्ड टॅक्स आणि मागील वर्षा करता असलेला कर इत्यादींचा समावेश होतो ह्यालाच टोटल टॅक्स एक्सपनसेस म्हणतात तुम्हाला जो मिळते तो प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे जो 1695 इतका आहे ह्या टप्प्यावर आता तुम्हाला प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळतो हा चालू व्यवहारातून मिळणारा नफा किंवा तोटा असतो कारण कंपनीच्या व्यवहारांमध्ये कुठलाही खंड पडला नव्हता म्हणून ही रक्कम त्या वर्षा करिता नफा किंवा तोटा असू शकते आता तुम्ही अप्रोप्रिएशन ची गणना करा लाभांश आणि त्यावर आकारण्यात येणारा कर हेच अप्रोप्रिएशन आहे तुम्ही इथे बघू शकतात की इक्विटी डिव्हिडंड स्थिर आहे प्रेफरन्स डिव्हिडंड पहिल्या दोन वर्षांकरिता स्थिर होता परंतु चालू वर्षा करिता त्याचे मूल्य शून्य आहे आता ह्या टप्प्यावर आपल्याला चालू वर्षाची राखलेली मिळकत मिळते जी रुपये 801 एवढी आहे आता तुम्हाला इतर माहिती दाखवायची आहे इतर माहिती अंतर्गत सर्वप्रथम तुम्हाला बेसिक इ आणि डायलूटेड इ दाखवावे लागेल हा एक प्रमाण दर्शवतो पण इ हे एकअत्यंत महत्वाचे प्रमाण आहे इथे तुम्ही बघू शकता की या वर्षाकरिता झालेला नफा रुपये 1034 एवढा आहे हा कंपनीचा झालेला एकूण नफा आहे पण भागधारकांना स्वारस्य ह्या गोष्टीत आहे की एका समभागात किती नफा मिळाला ह्यालाच इ प्रॉफिट आफ्टर टॅक्स ला एकूण समभागांनी भागिले की आपल्याला इ मिळतो हे त्याचे सूत्र आहे आणि हे मी तुमच्याकरिता लिहितो आता तुम्ही हे म्हणू शकाल की एकूण समभाग किती आहेत हे तुम्हाला माहीत नाही आणि तुमचे बरोबरच आहे कारण आता आपण बॅलन्स शीट किंवा ताळेबंद कडे जाणार आहोत तुम्ही ही ताळेबंद कडे लक्षपूर्वक बघा तुम्ही जर याचे प्रिंट घेतले असेल तर तुम्हाला हा आकडा दिसून येईल पण बॅलन्स शीट केल्यावर आपण याची गणना करू तर वरील सूत्रावर आधारित तुम्ही बेसिक इ आणि डायलूटेड इ ची गणना करू शकता तर बेसिक इ एस आणि डायलूटेड इ मध्ये काय फरक आहे लक्षात असू द्या की न्यूमरेटर तेच आहे म्हणजे पी पण डीनोमिनेटर बदलू शकते साठी आपण पी ला सद्यकालीन समभागांच्या संख्येने भागाकार करतो डायलूटेड इ साठी आपण डीनोमिनेटर मध्ये असे काही समभाग जोडतो जे भविष्यकाळात कंपनी जारी करू शकते उदाहरणार्थ कंपनीने अगोदर काही समभागांचे वॉरंट दिलेले असू शकतात ज्यांचे रूपांतर काही काळानंतर समभागांमध्ये होईल तर भविष्यकाळात हे सुद्धा समभागच असणार आहेत तर आपण पी अधिक त्या समभागांची गणना करतो म्हणून तिचे मूल्य मूलभूत पी पेक्षा थोडे कमी राहील हा आहे बेसिक इ ह्याला म्हणतात डायलूटेड इ आपण चर्चा करत असलेल्या या कंपनीसाठी या दोन्ही मध्ये काही फरक नसून त्यांचे मूल्य सारखेच आहे ह्यानंतर कंपनीला आयात केलेल्या आणि स्थानिक कच्च्या मालाचे मूल्य कळवावे लागते म्हणजे हे दोन्ही कलम म्हणजेच आयात केलेल्या आणि स्थानिक कच्च्या मालाचे मूल्य दाखवल्या जाऊ शकतात मग आपल्याला डिव्हिडंड लाभांश आणि डिव्हिडंड लाभांश ची टक्केवारी दाखवायची आहे आपण लाभांश अगोदरच दाखविला आहे ज्याचे मुल्य रुपये 216 आहे याचे रूपांतर आपण जर टक्क्यांमध्ये केले तर ते 225 टक्के एवढं येतं तुम्ही डिव्हिडंड पर्सेंट ची गणना कशी कराल कोणी हे केले आहे का इक्विटी डिव्हिडंडचे मूल्य घ्या आणि त्याचा भागाकार समभागांच्या एकूण संख्येने करा म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड पर शेर चे मूल्य मिळेल जसे आपण EPS काढले होते परंतु इथे लाभांश किती आहे हा कुतूहलाचा विषय आहे त्याची गणना आपण एकूण भांडवलावरून करायला हवी समजा 216 रुपयाचे डिव्हिडंड दिले आहे 1000 रुपयांच्या भांडवलावर तर 216 भागिले 1000 2161000 इथे गणना करताना आपण पेड अप कॅपिटल लक्षात घेऊ समजतंय ना इक्विटी डिव्हिडंड साठी तुम्ही त्याचा भागाकार पेड अप कॅपिटल ने करता आणि तुम्हाला इक्विटी डिव्हिडंड ची टक्केवारी मिळते जी इथे 225 एवढी आली लक्षात येतंय ना आता आपण बॅलन्स शीट कडे वळू प्रॉफिट अँड लॉस profit loss प्रमाणेच बॅलन्स शीट चे ही तीन वर्षांचे आकडे दिलेले आहेत या डेटाच्या आधारावर तुम्हाला झी टीव्ही ची बॅलन्स शीट तयार करायची आहे यातील कलमांकडे जरा लक्षपूर्वक बघा आणि आपण त्यांना चिन्हांकित करत जाऊ तुम्हाला जर बॅलन्स शीट चे स्वरूप आठवत असेल तर लक्षात येईल की त्यात निरनिराळे विभाग आहेत जसे की असेट्स खाली नॉन करंट असेट्स मग करंट असेट्स आहेत लायबिलिटी खाली इक्विटी त्यानंतर नॉन करंट लायबिलिटी आणि मग करंट लायबिलिटी आहे प्रत्येक कलमाला समजण्याचा प्रयत्न करा आणि त्याला चिन्हांकित करा जेणेकरून ते कुठल्या शीर्षा खाली येतात हे आपल्याला कळेल अशा तऱ्हेने तुम्हाला बॅलन्स शीट तयार करणे सोपे होईल आपण पुढे जाऊ या कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय समजा तुमच्याकडे बांधकाम सुरु असलेली इमारत आहे एकदा ती पूर्णपणे तयार झाली कि ती तुमचे फिक्सेड असेट होईल पण जोपर्यंत बांधकाम सुरू आहे ती इमारत कॅपिटल वर्क इन प्रोग्रस चा एक हिस्सा असेल हे फिक्सेड असेट च्या खाली नोन करंट एसेट मध्ये येईल म्हणून आपण त्याला NCA असे चिन्ह देऊ NCA नोन करंट एसेट शी संदर्भित आहे लक्षात असू द्या की ही चिन्हे आपल्या अंतर्गत सोयीसाठी आहेत नंतर आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे कुठल्या शीर्षा खाली येईल हा एका प्रकारचा मालकी निधी आहे म्हणून आपण त्याच्या पुढे 'E' असे लिहू हा 'E' इक्विटी साठी असून इक्विटी शेअर साठी नाही हे प्रेफरन्स शेअर आहेत पण ते मालकी निधीच्या अंतर्गत येतात बाकी नोन करंट एसेट आपल्या नावा प्रमाणेच आहेत म्हणून आपण त्यांच्यापूढे NCA असे लिहू मला वाटतं तुम्हाला हे लक्षात येतं आहे आता हे सत्र थांबायची वेळ झाली आहे पुढच्या सत्रात आपण हेच सुरू ठेवू कारण आपण नुकतच सुरू केलं आहे तुम्ही तुमच्या जवळील प्रिंट घेऊन पुढच्या सत्रात मी सांगणार आहे त्या उत्तराशी तुलना करू शकता आपण आता इथेच थांबू